सर्वांना नमस्कार मागील लेक्चरमध्ये आपण ड्युरॅबिलिटीच्या आणि काँक्रीटच्या वॉटर टाइटनेस व दीर्घकालीन टिकाऊपणा च्या विविध पैलूंबद्दल बोलत होतो एक पैलू जो आपण सर्वांनी ओळखला पाहिजे तो म्हणजे या क्षेत्रात ड्युरॅबिलिटीच्या समस्या बर्याचदा वेगवेगळ्या ट्रांस्पोर्ट मेक्यनिझम च्या मिश्रणामुळे उद्भवतात आपल्याकडे नेहमीच सर्वत्र समान ट्रांस्पोर्ट मेक्यनिझम कार्यरत नसते आणि सामान्यतः ते वेगवेगळ्या ट्रांस्पोर्ट मेक्यनिझम चे मिश्रण असते ज्या मुळे कॉंक्रिटचा एकूणच बिघाड होण्यास सुरुवात होते ड्युरॅबिलिटीच्या मुख्य समस्यांपैकी रेन्फोर्सेड काँक्रीट मध्ये स्टीलच्या गंजण्याबद्दल तुम्ही नंतर शिकू शकाल जी कदाचित सर्वात गंभीर समस्या आहे परंतु त्याशिवाय इतरही अनेक समस्या आहेत ज्या कॉंक्रिटच्या आजूबाजूच्या स्थानिक वातावरणाशी निगडित आहेत ज्यांच्या मुळे काँक्रीट च्या गुणवत्तेवर परिणाम होतो असेच एक वातावरण म्हणजे जमिनीतील पाण्यात किंवा जमिनीत किंवा काही प्रकरणांमध्ये समुद्राच्या पाण्यात सल्फेटची उपस्थिती म्हणून आपण या व्याख्यानात काँक्रीटच्या सल्फेट अभिक्रिये बद्दल बोलनार आहोत आता सामान्यतः सल्फेट अभिक्रिये शिवाय इतर अनेक प्रकारचे रासायनिक अभिक्रिया देखील होतात उदाहरणार्थ तुमच्याकडे कॉंक्रिटवर अभिक्रिया करणारे एसिड असू शकतात तुमच्याकडे समुद्राच्या पाण्याप्रमाणे थेट कॉंक्रिटवर अभिक्रिया करणारे क्लोराईड्स असू शकतात आणि काहीवेळा जमिनीच्या पाण्यातही क्लोराईड्सचे स्रोत असू शकतात आणि दुसरे रासायनिक आक्रमण म्हणजे कार्बोनेशन जो वातावरणातील कार्बन डायऑक्साइड मुळे काँक्रीटवर अभिक्रिया होते आता आपण याला विशेषतः वेगळे का म्हणत आहोत कारण या रासायनिक अभिक्रिये मध्ये सामील असलेल्या यंत्रणा आणि प्रतिक्रियांचे प्रकार भिन्न असू शकतात परंतु रासायनिक अभिक्रिये च्या या वर्गांमध्ये एक गोष्ट अजूनही समान आहे आणि ती म्हणजे त्यांना अजूनही पाण्याची उपस्थिती ची आवश्यकता आहे ही रसायने बाह्य वातावरणात असतात आणि त्यांना काँक्रीटमध्ये वाहून नेण्यासाठी द्रव माध्यम किंवा जलीय माध्यम साहजिकच आवश्यक असते ज्यामुळे ही सामग्री कॉंक्रिटमध्ये वाहून नेली जाते चला तर मग या व्याख्यानाचा मुख्य विषय असलेल्या सल्फेट अभिक्रिये बद्दल थोडे अधिक तपशीलवार बोलूया सल्फेट अटॅकचे वर्गीकरण बाह्य आणि अंतर्गत असे केले जाते बाह्य म्हणजे जेव्हा तुमच्याकडे बाह्य स्त्रोताकडून सल्फेट येतात उदाहरणार्थ जर तुमच्याकडे कृषीदृष्ट्या प्रदूषित माती असेल भरपूर खते ते भरपूर सल्फेट आणत असतील तुमच्याकडे अशी माती असू शकते ज्यामध्ये जिप्समचा भरपूर साठा असेल आणि जिप्सम हळूहळू काँक्रीटमध्ये किंवा कधीकधी सल्फेटमध्ये देखील योगदान देऊ शकते समुद्राच्या पाण्यात क्लोराईड आणि सल्फेट मिश्रित आहे त्यामुळे सल्फेट समुद्राच्या पाण्यातून कॉंक्रिटवर देखील अभिक्रिया करू शकतो त्यामुळे या अनेक प्रकारच्या प्रदूषकांमुळे काँक्रीटचा दर्जा खालावत जातो परंतु प्रत्यक्षात काँक्रीटवर अभिक्रिया करणाऱ्या सल्फेटच्या प्रकारात काही तफावत असू शकते उदाहरणार्थ तुमच्याकडे सोडियम सल्फेट मॅग्नेशियम कॅल्शियम अमोनियम लोह सल्फेट हे सर्व सल्फेटच्या प्रजाती आहेत जे काँक्रीटमध्ये प्रवेश करू शकतात आता मनोरंजक गोष्ट अशी आहे की स्थानिक वातावरणात कोणती प्रजाती अस्तित्वात आहे हे देखील समजून घेणे आवश्यक आहे कारण ते मटेरियलची विद्राव्यता ठरवते जे ते प्रत्यक्षात काँक्रीटमध्ये किती येईल हे ठरवते पुन्हा कृपया लक्षात ठेवा की जर बाह्य वातावरणात सॉलिड सल्फेट असेल तर ऑस्मोसिस osmosis सारख्या काही किरकोळ यंत्रणेशिवाय त्याला आत जाण्याचा कोणताही मार्ग नाही परंतु प्रत्यक्षात भूगर्भातील पाणी जे प्रत्यक्षात यातील काही सल्फेट विरघळवून पोरस स्ट्रक्चरद्वारे किंवा काँक्रीट नेटवर्कच्या पेर्मियबिलिटी स्ट्रक्चरद्वारे काँक्रीटमध्ये वाहून नेऊ शकते त्यामुळे पुन्हा पाण्याची उपस्थिती पूर्णपणे आवश्यक आहे आणि विरघळलेल्या सल्फेटचे प्रमाण हे विचारात घेणे फार महत्वाचे आहे अजून एक प्रकारचा सल्फेट अटॅक ज्याला अंतर्गत सल्फेट अटॅक म्हणतात जेथे सल्फेटचा स्त्रोत बाहेरून येत नाही पण आधीच एक स्त्रोत असतो जो कॉंक्रिटमध्येच तयार झालेला असतो जो नंतरच्या कॉंक्रिटच्या जीवनचक्रामध्ये घातक प्रतिक्रिया निर्माण करतो आपण याबद्दल देखील बोलू याला विलंबित एट्रिंगाइट निर्मिती म्हणून देखील ओळखले जाते बर तर या रासायनिक अभिक्रियेव्यतिरिक्त आपल्याला सल्फेट अभिक्रियाचे इतर प्रकार देखील मिळू शकतात अर्थातच पूर्णपणे भौतिक किंवा पूर्णपणे रासायनिक असे काहीही नाही भौतिक आणि रासायनिक पैलूंचे एक प्रक्षेपण नेहमीच घडत असते परंतु समजून घेण्याच्या सुलभतेसाठी लोकांनी सामान्यतः सल्फेटचे रासायनिक यंत्रणा आणि भौतिक यंत्रणां असे विभाजन केले आहे साल्ट क्रिस्टलायझेशन मुळात एक भौतिक यंत्रणा आहे तर आपल्याकडे सल्फेट्स आहेत जे काँक्रीटच्या छिद्रांमध्ये प्रवेश करतात आणि जेव्हा सल्फेट आतमध्ये पुरेशी प्रमाणात निर्माण होते तेव्हा क्रिस्टलायझेशन सुरू होते जेव्हा क्रिस्टल छिद्राच्या मर्यादित जागेत वाढतो तेव्हा सुपर सॅच्युरेशन आणि क्रिस्टल यात वाढ होते आणि त्यामुळे परिणामी ताणामुळे काँक्रीट क्रॅक होऊ शकते ज्याला आपण सॉल्ट क्रिस्टलायझेशन असे म्हणतो अजून एक रासायनिक सल्फेट अभिक्रियेचा एक विशेष प्रकार देखील आहे ज्याला थौमासाइट अटॅक म्हणतात आणि हा जेव्हा कार्बोनेटचा स्रोत असतो तेव्हा होतो उदाहरणार्थ काँक्रीटमधील सीमेंट मध्ये चुनखडी मिसळलेले असणे कॅल्शियम कार्बोनेट असणे तसेच तुमच्याकडे अशी माती किंवा भूगर्भातील पाणी असू शकते ज्यामध्ये भरपूर कार्बोनेट आहे उदाहरणार्थ जड पाणी कार्बोनेटच्या उपस्थितीत सल्फेटच्या अभिक्रियेत सामील असलेल्या सल्फेट रासायनिक अभिक्रिया एक नवीन मार्ग काढू शकतात की आपण थेट C S H वर अभिक्रिया करून आपल्या C S H चा नाश करू शकता आणि यामुळे एक मश तयार होतो ज्याला थौमासाइट म्हणतात त्यामुळे हा एक अश्या प्रकारचा अटॅक आहे जो विशेषतः 15 अंश सेल्सिअसच्या खाली असलेल्या परिस्थितीत खूपच हानिकारक असू शकतो त्यामुळे थौमासाइटच्या निर्मितीसाठी इष्टतम श्रेणी 5 ते 15 अंश सेल्सिअस दरम्यान आहे त्यामुळे तुम्हाला हे सर्वत्र दिसत नाही परंतु ज्या ठिकाणी आजूबाजूच्या वातावरणाचे तापमान 15 अंश सेल्सिअसपेक्षा कमी आहे अश्या ठिकाणी तुम्ही हे मोठ्या प्रमाणात पाहू शकता तर अशा कोणत्या प्रतिक्रिया आहेत ज्यामुळे कॉंक्रिटला हानी पोहोचवणाऱ्या उत्पादनांची निर्मिती होते म्हणून पुन्हा आपण हायड्रेटेड सिमेंटच्या टप्प्यांबद्दल बोलत आहोत जसे की कॅल्शियम हायड्रॉक्साईड कॅल्शियम सिलिकेट हायड्रेट कॅल्शियम अल्युमिनेट जे बाह्य वातावरणातून जलीय माध्यमात येणाऱ्या सल्फेट आयनांवर प्रतिक्रिया देऊ शकतात आणि त्यामुळे पुन्हा पाणी हे अत्यंत आवश्यक आहे या अभिक्रियेच्या परिणामी तयार होणारी प्राथमिक उत्पादने जिप्सम आणि एट्रिंजाइट आहेत आता तुम्ही सिमेंट रसायनशास्त्राशी परिचित आहात त्यामुळे तुम्हाला माहीत आहे की सिमेंटमध्ये मुळात जिप्सम असते उत्पादन सिमेंटमध्येच काही जिप्सम असते आणि त्याचे फॉर्म्युलेशन कारण जिप्समचा उद्देश अल्युमिनेटची प्रक्रिया नियंत्रित करणे आणि सिमेंट सेटिंग नियंत्रित ठेवणे दुसरीकडे एट्रिंजाइट हे एक संयुग आहे जे सिमेंट हायड्रेशनच्या सुरुवातीच्या टप्प्यात तयार होते दीर्घकाळात तुमच्या सिस्टीममध्ये अतिरिक्त अल्युमिनेटच्या उपलब्धतेमुळे हे एट्रिंजाइट मोनोसल्फेटमध्ये रूपांतरित होते त्यामुळे जेव्हा बाह्य सल्फेट काँक्रीटमध्ये प्रवेश करते तेव्हा त्याची मोनोसल्फेटशी अभिक्रिया होते आणि एट्रिनाइटचे पुन्हा स्फटिक बनवते आणि एट्रिंजाइट ची ही निर्मिती आता हार्ड कॉंक्रिटमध्ये होते आणि एट्रिंजाइटच्या संरचना बघता एट्रिंगाइट हे एकस्पाण्सीव प्रकारचे असते आणि पुढील येणार्या स्लाइड्समध्ये मी काही प्रमाणात त्याबद्दल तपशीलवार सांगणारच आहे तर जर एट्रिंजाइट निर्मिती हार्डेन कॉंक्रिटमध्ये तयार होत असेल तर त्यामुळे होणारा विस्तार हा कॉंक्रिटमध्ये क्रॅक करू शकतो आता अर्थातच या सगळ्याच्या पलीकडे आणखी एक घातक प्रतिक्रिया आहे जी C S H च्या प्रगतीशील स्थिरतेची हानी करते आता C S H ही तुमच्या सिमेंटच्या आत चिकटलेली अवस्था आहे हे तुम्हाला चांगलेच माहीत आहे त्यामुळे सिमेंट पेस्ट मुळात C S H मुळे एकत्रितपणे एकत्र बांधते अर्थातच कॅल्शियम हायड्रॉक्साईड एट्रिंजाईट मोनोसल्फेट सारखी इतर सर्व हायड्रेट उत्पादने देखील सच्छिद्रता भरतात ज्यामुळे संरचनात्मक वैशिष्ट्यांमध्ये वाढ होते परंतु प्राथमिक बंधन क्षमता ही C S H द्वारे प्रदान केली जाते आणि त्यामुळे C S H च्या संरचनेचे प्रगतीशील नुकसान हे कॉंक्रिटच्या वैशिष्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बिघाड करू शकता आता सोप्या भाषेत सांगायचे झाले तर कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि सोडियम सल्फेट यांच्यातील सिमेंट रसायनशास्त्राच्या नोटेशनमध्ये दर्शविलेल्या अभिक्रियामुळे जिप्सम आणि सोडियम हायड्रॉक्साईड तयार होते आता तुम्हाला आढळेल की साहित्यात लोकांनी सोडियम आणि मॅग्नेशियम सल्फेट आधारित आक्रमणाकडे खूप लक्ष दिले आहे आणि हे असण्याचे कारण हे की सल्फेट अत्यंत विरघळणारे असते आणि तुम्ही प्रयोगशाळेच्या वातावरणात या प्रक्रियेला चांगल्यापद्धतीने गती देऊ शकता ज्यामुळे तुम्हाला त्याचे परिणाम अधिक जलद मिळतात तर सोडियम आणि मॅग्नेशियम असलेल्या सल्फेट्सबद्दल बरेच साहित्य प्रकाशित झाले आहे परंतु प्रत्यक्षात मातीत किंवा भूगर्भातील पाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सल्फेटचे मिश्रण असते जे अमोनियम लोह च्या रूपात असू शकते परंतु वस्तुस्थिती ही आहे की सल्फेट हा जिप्सम तयार करण्यासाठी कॅल्शियम हायड्रॉक्साईडच्या अभिक्रियेत प्रथम जातो आणि जिप्सम स्वतःच खूप कठीण पदार्थ नाही आणि तुम्ही कॅल्शियम हायड्रॉक्साईडचे रूपांतर अश्या प्रकारात करताहेत जे एक कठीण उत्पादन आहेआणि त्यामुळे त्यठिकणी नक्कीच काही प्रमाणात मऊपणा आणि स्ट्रेन्थचा तोटा होतो परंतु असे काही साहित्य देखील आहे जे म्हणतात की जिप्सम हे विस्ताराला कारणीभूत असते विशेषत जेव्हा आपल्याकडे सल्फेटचे प्रमाण खूप जास्त असते त्याबद्दल काही विवाद देखील आहेत तर पुन्हा जिप्सम हे फ्रेश सिमेंट पेस्टमध्ये हे जिप्सम C3A किंवा मोनो सल्फेट किंवा कॅल्शियम एल्युमिनेट हायड्रेट सारख्या एल्युमिनेट शी रिएक्शन करून एक्सपेन्सिव्ह एट्रिंजाइट रिफॉर्म करते आणि कदाचित ही सर्वात घातक अवस्था आहे ही अभिक्रिया प्रयोगशाळेतील प्रयोगांमध्ये आढळून येते परंतु फील्ड वर काहीतरी वेगळे घडते त्याबद्दल मी नंतर बोलेन एक प्रमुख समस्या अशी आहे की कॅल्शियम हायड्रॉक्साईड हा कमी होत चालला आहे त्यामुळे सिस्टम मधील अल्कलीनीटी चे प्रमाण कमी होत आहे तसेच सोडियम सल्फेट अभिक्रियेत सोडियम हायड्रॉक्साईड देखील तयार होतो त्यामुळे अल्कलीनीटी कमी होत नाही कारण तुमच्या आजूबाजूच्या वातावरणात अजूनही बऱ्यापैकी अल्कलाईन माध्यम आहे परंतु जर तुमच्याकडे मॅग्नेशियम सल्फेट आक्रमणकारी द्रावण म्हणून असेल तर त्यापासून मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड किंवा ब्रूसाइट नावाचा एक इनसोल्युबल सॉलिड तयार होतो आणि हे ब्रूसाइट त्याच्या इनसोल्युबल च्या स्वरूपामुळे कॅल्शियम हायड्रॉक्साईडच्या विघटनाला प्रोत्साहन देत राहते ही मॅग्नेशियम सल्फेट आणि कॅल्शियम हायड्रॉक्साईडचा समावेश असलेली फॉरवर्ड रिएक्शन अशा प्रकारे प्रमोट केली जाते की ज्या प्रमाणात तुम्ही कॅल्शियम हायड्रॉक्साइड पूर्णपणे काढून टाकू शकता तर त्याचा आर्थ असा होतो की तुम्ही अधिकाधिक pH कमी होण्यास जबाबदार राहता आणि जेव्हा तुमच्या C S H मध्ये pH मध्ये खूप घट होईल त्यामुळे कॅल्शियम सिलिकेट हायड्रेट हे डिक्याल्सिफाईड होण्यास सुरुवात होते दुसर्या शब्दात ते आतून काही कॅल्शियम गमावण्यास सुरवात होते कोणत्याही अम्लीय स्थितीत ही एक अतिशय सामान्य घटना आहे जी C S H चे कॅल्शियम ते सिलिकॉन गुणोत्तर हळूहळू कमी होत राहते कारण कॅल्शियम बाहेर पडून उच्च pH वातावरण प्रदान करते त्यामुळे यात C S H चे डिकॅल्सिफिकेशन होते त्यामुळे शेवटी काय होते तुमचे C S H डिकॅल्सीफाय होऊन सिलिका हायड्रेट सारखे काहीतरी तयार होण्यास सुरुवात होते आता सिलिका हायड्रेटमध्ये तुमच्या C S H सारखे बंधनकारक वैशिष्ट्य नाही आणि लवकरच हे मॅग्नेशियम जे मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड म्हणून उपस्थित आहे ते सिलिका हायड्रेटशी एकत्र येऊन मॅग्नेशियम सिलिकेट हायड्रेट MSH तयार करते मॅग्नेशियम सिलिकेट हायड्रेटमध्ये तुमच्या C S H सारखे कोणतेही बंधनकारक वैशिष्ट्य नसतात तर याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी सिमेंटीशिअस स्ट्रक्चरचे पूर्ण नुकसान होते तर याठिकाणी अनेक टप्पे आहेत एक म्हणजे जिप्समची निर्मिती त्यानंतर तुमच्याकडे एट्रिंजाइटची निर्मिती होते तसेच जेव्हा जेव्हा C S H च्या आजूबाजूला कोणतीही एसेडिक स्थिती निर्माण होते तेव्हा हळूहळू परंतु निश्चितपणे कॅल्शियम सिलिकेट हायड्रेटचे डिकॅल्सीफिकेशन देखील होते म्हणून या अभ्यासात सोडियम किंवा मॅग्नेशियम सल्फेट ऐवजी आपण सल्फ्यूरिक ऍसिड वापरल्यास प्रतिक्रिया खूप जलद होते आणि काही प्रमाणात जिप्सम तयार होते यात एट्रिंजाइट तयार होईलच असे नाही मी नंतर या वस्तुस्थितीबद्दल बोलेन की कमी पीएच वातावरणात एट्रिंजाइट फार स्थिर नसते परंतु कमी pH स्थितीमुळे C S H लवकरच डिकॅल्सीफाय होण्यास सुरवात होतो आणि त्यामुळे सिमेंटिशिअस स्ट्रक्चर जाण्यास सुरुवात होते त्यामुळे सिमेंट पेस्ट एसीडमध्ये त्वरीत विरघळवू शकता अर्थातच आपण हे कॉंक्रिटमध्ये सिमेंट पेस्टचे प्रमाण ठरवण्यासाठी वापरतो एसीड विरघळण्याची चाचणी स्पष्टपणे प्रदान करते की तुमचे अग्रिगेट सिलिसियस आहेत ते एसीड मध्ये विरघळत नाहीत तर सिमेंट पेस्ट कॅल्शियम सिलिकेट हायड्रेट असल्याने ते ऍसिडमध्ये सहजपणे विरघळते तर फेल्युर च्या कोणत्या पद्धती आहेत फेल्युर कश्यामुळे होते तसेच जिप्सम मुळे होणे एक्स्पानशन आणि एट्रिंजाइट हे क्रॅक होण्यास करणीभूत आहेत आहे कदाचित जिप्सममुळे पण मुख्यतः एट्रिंजाइटमुळे क्रॅक होतात त्यामुळे जेव्हा कडक कॉंक्रिट सिस्टममध्ये विस्तार होत असेल तेव्हा मोठ्या प्रमाणात क्रॅक होण्याची शक्यता असते कारण कॉंक्रिट विस्ताराशी संबंधित दबाव घेऊ शकत नाही ताज्या अवस्थेत काँक्रीट हे लवचिक असते त्याचा मॉड्यूलस कमी असतो ते विस्ताराला किंवा आकुंचनला फारसा विरोध करत नाही आणि त्यामुळे कुठेही क्रक जात नाही परंतु हर्डेन कॉंक्रिटमध्ये त्याला उच्च मॉड्यूलस असतो ते हर्डेन असते आणि जर तुम्ही त्याच्या अकरमानात कोणतेही बदल घडवून आणत असाल तर स्पष्टपणे त्यामुळे क्रॅक होईल मग दुसरा पैलू म्हणजे सामर्थ्य आणि संरचनात्मक अखंडतेचे नुकसान कारण तुम्ही तुमची C S H रचना गमावत आहात तर या अयशस्वी होण्याच्या पद्धती आहेत आणि सल्फेट समृद्ध मातीत उभ्या असलेल्या या काँक्रीट स्तंभाच्या या शास्त्रीय चित्रावरून आपण पाहू शकता की माती आणि हवा यांच्यातील इंटरफेसमध्ये खूप बिघडलेले दिसते आता हे असे आहे कारण तुमच्याकडे अनेक वाहतूक यंत्रणा आहेत ज्या प्रत्यक्षात कार्यरत आहेत जमिनीखाली साहजिकच सल्फेट समृद्ध द्रावण असणार आहे जे काँक्रीटमध्ये झिरपत आहे परंतु या ठिकाणी हवेच्या इंटरफेसमुळे भरपूर कोरडे होते जे सल्फेट पुढे काँक्रीटमध्ये खेचत आहे आणि कोरडे झाल्यामुळे पाणी कमी होते दूर जाऊन या प्रदेशातील सल्फेट समृद्ध होईल त्यामुळे आपल्याला या इंटरफेस प्रदेशात सल्फेटचे प्रमाण मातीच्या खाली असलेल्या तुलनेत जास्त आहे त्यामुळे जेव्हा तुमच्याकडे अनेक वाहतूक यंत्रणा गुंतलेल्या असतात तेव्हा आपल्याला खूप जास्त बिघाड होतो उदाहरणार्थ प्रयोगशाळेच्या वातावरणात सतत विसर्जित करण्याऐवजी जर तुम्ही ओले आणि कोरडे केले तर तुम्हाला शेवटी मोठ्या प्रमाणात झटका येईल आपण त्याबद्दल नंतर देखील बोलू त्यामुळे आपल्याला या इंटरफेस प्रदेशात सल्फेटचे प्रमाण मातीच्या खाली असलेल्या तुलनेत जास्त आहे त्यामुळे जेव्हा तुमच्याकडे अनेक वाहतूक यंत्रणा गुंतलेल्या असतात तेव्हा आपल्याला खूप जास्त बिघाड मिळतो उदाहरणार्थ प्रयोगशाळेच्या वातावरणात सतत विसर्जित करण्याऐवजी जर तुम्ही ओले आणि कोरडे केले तर तुम्हाला शेवटी मोठ्या प्रमाणात झटका येईल आपण त्याबद्दल नंतर देखील बोलू तर पुन्हा आणखी एक चित्र सल्फेट अभिक्रिये च्या बाबतीत घडत असलेली पृष्ठभागाची झीज तुम्ही पाहू शकता आता बहुतेक रासायनिक अभिक्रियेमध्ये पृष्ठभाग खराब होणे ही एक सामान्य घटना आहे बहुतेक रसायने ज्याने बाह्य स्त्रोतापासून आक्रमण केले आहे ते पृष्ठभागाच्या आतील बाजूस मंद परंतु स्थिर बिघडते पुन्हा हे यूएसमधील प्रोफेसर डग हूटन यांनी दिलेले एक उदाहरण आहे जेथे हे स्तंभ उत्तर डकोटा येथे सल्फेट मातीत उभे आहेत आणि आपण पाहू शकता की कव्हर झोनमधील जवळजवळ सर्व कॉंक्रिट पूर्णपणे पसरलेले आहे आपण काँक्रीटचे तुकडे पडलेले पाहू शकता आजूबाजूला इतके विस्तृत ताण निर्माण केले गेले आहेत की या स्तंभांमध्ये तुमचे स्पॅलिंग जबरदस्त आहे आता प्रयोगशाळेतील अभ्यासामध्ये साधारणपणे जर तुम्ही जगभरातील प्रयोगशाळेतील अभ्यास बघितले तर ते सल्फेट सोल्युशनमध्ये मोर्टार बारच्या सतत बुडविण्यावर आधारित असतात मोर्टार का कारण कॉंक्रिटपेक्षा ते बनवणे खूप जलद आहे आणि सामान्यत प्रतिक्रियांचा अभ्यासही लहान आकाराच्या स्केलमध्ये केला जाऊ शकतो ज्यामुळे परिणामांचा जलद अर्थ लावला जातो सर्वसाधारणपणे जेव्हा तुम्ही सोडियम सल्फेट सारख्या रसायनांकडे पाहता तेव्हा दोन टप्प्यांची यंत्रणा असते जी सामान्यत विस्तार प्रक्रियेत दिसून येते तर तुमच्याकडे एक टप्पा 1 आहे जिथे विस्तार खूपच लहान आहे आणि ते जवळजवळ एक दीक्षा प्रक्रियेसारखे आहे जसे की तुम्हाला गंज दिसते या बिंदूच्या पलीकडे विस्ताराच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे अर्थातच ही एक सरळ रेषा असण्याची गरज नाही तुमच्याकडेही असे काहीतरी असू शकते तर हे काही प्रायोगिक डेटा आणि मॅग्नेशियम सल्फेटचे केवळ एक आदर्शीकरण आहे ज्यामध्ये तुम्हाला या प्रकारचा मंद पण स्थिर वाढ झालेला दिसतो जो जवळजवळ एक वक्र प्रकारचा वर्तन आहे आता तुम्ही हे पाहिल्यास प्रणालीमध्ये नेमके कोणते सूक्ष्म संरचनात्मक बदल घडतात याच्याशी हे कसे संबंधित असू शकते तर तुम्ही पाहू शकता की सल्फेट द्रावणात बुडवलेल्या मोर्टारमध्ये सल्फेटचे द्रावण प्रयोगाच्या सुरुवातीलाच मोर्टारभोवती असते हळूहळू तुम्ही पृष्ठभागाच्या अगदी खाली किंवा अगदी पृष्ठभागावर जिप्सम आणि एट्रिंजाइटचा थर तयार करणे सुरू करा हा जिप्सम आणि एट्रिंगाइट थर विस्तारास कारणीभूत ठरेल म्हणून हा थर विस्तारू इच्छितो परंतु आत असलेले बल्क मटेरियल या विस्ताराला विरोध करणार आहे कारण मोठ्या प्रमाणात सामग्री त्याचे आकारमान बदलू इच्छित नाही कारण यामुळे मोठ्या प्रमाणात कॉम्प्रेशन होईल विस्तारणा या थरात आणि बल्क लेयरच्या आत तणाव त्यामुळे आतील भागाला तडे जाऊ लागतात आता कालांतराने बाहेरील थरांमध्ये असलेले जिप्सम एट्रिंजाईट अस्थिर होऊ लागतात अधिकाधिक सल्फेट आत घुसतात आणि नंतर या भेगा पडलेल्या आतील भागात जिप्सम आणि एट्रिंजाइट जमा होऊ लागतात आता पुन्हा या क्रॅक झालेल्या आतील भागात एट्रिंजाईट आणि जिप्सम जमा होईल ज्यामुळे पुन्हा विस्तार होईल आणि नंतर त्याखालील झोनला आणखी तडा जाईल त्यामुळे आतमध्ये एक प्रगतीशील निक्षेपण विस्तार आणि क्रॅकिंग आणि आत तुमच्या सल्फेट द्रावणाचा पुढील प्रसार होईल तर हे तीन टप्प्यातील यंत्रणेसारखे आहे जे प्रत्यक्षात येथे प्रचलित आहे आणि या उजवीकडे तुम्हाला अनेक प्रतिमा दिसतात ज्या या पुराव्याचे समर्थन करतात तर उदाहरणार्थ तुमच्याकडे एक पृष्ठभाग झोन आहे जो येथे क्रॅक झालेला दिसत आहे ज्यामध्ये ही समस्या आधीच आली आहे असे दिसते आणि तुम्ही पाहू शकता की पृष्ठभागाच्या झोनच्या खाली एक थर आहे जो अटॅक उत्पादनांनी भरलेला आहे आणि मी एक चित्र दाखवले नाही अजून पुढे काय घडते जेव्हा तुम्ही सिस्टीमच्या आतील भागात जाल तेव्हा आतील भागात जास्त क्रॅक होते जे या पृष्ठभागाच्या क्षेत्राच्या विस्तारास प्रतिबंधित केल्यामुळे निर्माण झालेल्या तणावामुळे होते मॅग्नेशियम सल्फेटच्या बाबतीत मी म्हटल्याप्रमाणे ब्रुसाइटचा थर पृष्ठभागावर तयार होतो म्हणून तुमच्याकडे हा ब्रुसाइट थर असतो जो आक्रमणाच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर पृष्ठभागावर तयार होत असतो आणि तो काही काळ संरक्षणात्मक त्वचेप्रमाणे काम करतो त्यामुळे पुढे जाण्यास प्रतिबंध होतो काही काळ सल्फेटचे प्रवेश परंतु नंतर कॅल्शियम हायड्रॉक्साईड काढून टाकण्याच्या त्याच्या प्रवृत्तीमुळे असे काहीतरी घडते जिथे शेवटी तुमचा C S H पूर्णपणे निघून जातो आणि त्याचे रूपांतर मॅग्नेशियम सिलिकेट हायड्रेटमध्ये होते ज्यामध्ये नसते कोणतीही महत्त्वपूर्ण बंधनकारक वैशिष्ट्ये त्यामुळे हा अभिक्रिया मोठ्या प्रमाणात कॅशनिक प्रजातींवर अवलंबून असतो ज्यामध्ये कॅल्शियम लोह सोडियमचा समावेश असतो तुमच्यावर प्रामुख्याने सल्फेटचा प्रभाव असतो जो काँक्रीटमध्ये अभिक्रिया करतो परंतु जेव्हा तुम्ही मॅग्नेशियमबद्दल बोलतो तेव्हा कॅशनिक भूमिका देखील खूप महत्वाची असते आणि पुन्हा अमोनियम सल्फेटसह देखील अत्यंत उच्च विद्राव्यतेमुळे अमोनियम सल्फेट द्रावणाच्या बाबतीतही तुम्हाला अधिक धोकादायक अभिक्रिया होऊ शकते चला तर मग हा प्रश्न पाहू या की एट्रिंगाईट निर्मितीमुळे विस्तार होतो का आता अनेक सिद्धांत मांडले गेले आहेत की एट्रिंगाइट निर्मितीमुळे विस्तार कसा होतो आणि कोणत्या परिस्थितीत त्याचा विस्तार होतो त्यामुळे एट्रिंगाइटचे विविध प्रकार आहेत ज्यांचा आपण त्या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी विचार केला पाहिजे एक म्हणजे लवकर प्राथमिक एट्रिंजाइट जे हायड्रेशन प्रक्रियेच्या सुरुवातीच्या टप्प्यावर तयार होते जे सामान्य असते नंतर आपल्याकडे अधिक सल्फेट उपलब्ध असलेल्या सिमेंटमध्ये उशीरा प्राथमिक एट्रिंजाइट असते तुमच्या सिस्टीममध्ये भरपूर सल्फेट असल्यास तुम्ही दीर्घ कालावधीत एट्रिंगाइट तयार करत राहाल सर्व अल्युमिनेटचा वापर एट्रिंजाइट तयार करण्यासाठी होण्यास सुरुवात होईल मग तुमच्याकडे बाह्य एट्रिंजाइट आहे जे बाह्य वातावरणातून सल्फेटच्या प्रवेशामुळे तयार होते आपण सल्फेटच्या अभिक्रियाच्या बाबतीत याचा विचार करण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि अर्थातच एट्रिंजाइट तयार होण्यास विलंब होतो ज्याबद्दल आपण शेवटच्या भागात थोडेसे बोलू या व्याख्यानाच्या काही स्लाइड्स आता जर तुम्ही एट्रिंजाईटच्या स्फटिक स्वरूपाचे साहित्य पाहिले तर सामान्यत जर तुम्ही बहुतेक शास्त्रीय साहित्य पाहिले तर तुम्हाला त्यांचे एट्रिंजाइटचे साठे सुयांच्या रूपात दिसतील आणि या सुई सारख्या रचनांचे गुणोत्तर खूप वेगळे असू शकते सिस्टममध्ये प्रचलित असलेल्या pH परिस्थितीनुसार लांबी ते क्रॉस सेक्शनल एरिया रेशो तर तुम्ही येथे पहात आहात की जेव्हा तुमची pH श्रेणी 10 आणि 12 दरम्यान असते तेव्हा एट्रिंजाइटची लांबी ते जाडीचे प्रमाण जास्तीत जास्त असते याचा अर्थ काय जेव्हा तुमची स्थिती तुमच्या नियमितपणे उच्च क्षारीय सिमेंटिशिअस पेस्ट प्रणालीच्या तुलनेत अधिक अम्लीय बनते तेव्हा तुम्हाला एट्रिंजाइटचे मोठे लांबी आणि जाडीचे प्रमाण दिसण्याची शक्यता असते आता काही प्रकरणांमध्ये तुम्ही खूप उच्च pH पातळीचे मायक्रोक्रिस्टलाइन एट्रिंजाइट तयार करू शकता आता काय होणार आहे एट्रिंजाईटच्या इतक्या मोठ्या सुयांना प्रत्यक्षात वाढण्यासाठी खूप जागा लागेल म्हणून जर तुमच्या प्रणालीमध्ये छिद्र आणि व्हॉईड्स सारखी जागा उपलब्ध असेल तर अशा प्रकारची एट्रिंजाइट प्रत्यक्षात तयार होऊ शकते आता कोणत्या प्रकारची निर्मिती विस्तारास कारणीभूत असावी विस्तार हा अगदी लहान छिद्रांमध्ये वाढणाऱ्या एट्रिंजाईटमुळे झाला पाहिजे अशा मोठ्या एट्रिंजाइट बहुधा अगदी लहान छिद्रांमध्ये वाढू शकणार नाहीत आता हा एट्रिंजाइट जो उच्च pH स्तरांवर तयार होत आहे आणि त्या स्तरावर तो मायक्रोक्रिस्टलाइन आहे आणि तो आकार लहान छिद्रांमध्ये तयार होऊ शकतो आणि नळीच्या आकाराच्या संरचनेमुळे लहान सच्छिद्रतेमध्ये एट्रिंजाइट प्रणालीमध्ये खूप जास्त विस्तारित ताण निर्माण करू शकतो अधिक पाणी आत्मसात करते तर आता साहित्यातील सर्वसाधारण करार असा आहे की एट्रिंगाइट निर्मितीमुळे होणारा विस्तार प्रामुख्याने C S H च्या लहान छिद्रांमध्ये उपस्थित असलेल्या सर्वात लहान स्केल एट्रिंजाइटमुळे होतो व्हॉईड्स किंवा क्रॅकमध्ये उपस्थित असलेल्या एट्रिंजाइटमुळे नाही जेव्हा एट्रिंजाइट व्हॉईड्स किंवा क्रॅकमध्ये जमा होते तेव्हा ते एक पुनर्क्रिस्टलायझेशन असते जे प्रत्यक्षात घडत असते कारण त्याला हलविण्यासाठी आणि वाढण्यासाठी आता भरपूर जागा मिळाली आहे परंतु जेव्हा तुम्ही C S H च्या आत हे मायक्रोक्रिस्टलाइन एट्रिंजाइट तयार करता तेव्हा त्याचा विस्तार खरोखर होतो पुन्हा जोपर्यंत एट्रिंजाइटच्या स्थिरतेचा संबंध आहे तोपर्यंत स्थिरता डोमेन विशिष्ट pH पर्यंत मर्यादित आहे म्हणून उदाहरणार्थ सल्फ्यूरिक ऍसिड सारख्या उच्च अम्लीय द्रावणात उदाहरणार्थ आपण कॉंक्रिटच्या संरचनेत खोलवर जात नाही तोपर्यंत आपल्याला कदाचित एट्रिंजाइट नसेल ज्या पृष्ठभागाच्या झोनमध्ये आम्ल आधीच घुसले आहे तेथे तुम्ही कदाचित एट्रिंजाइटचे स्फटिकीकरण करू शकणार नाही कारण ते त्या डोमेनमध्ये स्थिर नाही त्यामुळे फारच कमी साहित्याने 9 पेक्षा कमी pH स्तरांवर एट्रिंजाईटचे निरीक्षण केल्याचे नोंदवले आहे त्यामुळे बहुतेक अम्लीय प्रकरणांमध्ये तुमचा pH जास्त खाली जाणार आहे जसे जसे तुमच्याकडे कार्बोनेशन असते कार्बोनेशनमधील सामान्य घटनांपैकी एक किंवा प्रणालीची क्षारता कमी झाल्यामुळे कॉंक्रिटच्या आत असलेले एट्रिंगाइट वेगळे होऊन एल्युमिनियम हायड्रॉक्साईड जिप्सम आणि इतर उत्पादने तयार करतात कमी pH स्थितीमुळे ते एट्रिंजाइट म्हणून स्थिर राहणार नाही तर तुम्हाला पुन्हा समजून घेणे आवश्यक आहे की एट्रिंजाइटची निर्मिती विशिष्ट परिस्थितींमध्ये होऊ शकते एट्रिंगाइटची स्थिरता देखील केवळ विशिष्ट परिस्थितीतच होऊ शकते आणि हे एट्रिंजाइट विस्तारास कारणीभूत ठरते की नाही हे एट्रिंजाइट प्रत्यक्षात कुठे वाढत आहे यावर अवलंबून आहे त्यामुळे एट्रिंजाईट निर्मितीच्या उच्च pH श्रेणींबद्दल आपण चिंतित आहोत जिथे ते खरोखर तुमच्या सिमेंटिशियस सिस्टमच्या अत्यंत सूक्ष्म छिद्रांमध्ये वाढत आहे अलीकडील प्रयोगशाळेतील अभ्यासातील काही उदाहरणे हे केवळ दृष्टीकोनात ठेवण्यासाठी तर येथे हे मोर्टार बार आहेत जे सल्फेट द्रावणाच्या वेगवेगळ्या एकाग्रतेमध्ये साठवले जातात 3 ग्रॅम प्रति लिटर आणि 50 ग्रॅम प्रति लिटर सोडियम सल्फेट द्रावण आणि लांबीच्या बदलाचे नियतकालिक निरीक्षण केले गेले तसेच या मोर्टारसाठी रेझोनंट फ्रिक्वेंसीद्वारे डायनॅमिक मॉड्यूलस निर्धारित केले गेले या M1 च्या संदर्भात तुम्ही विस्ताराचे परिणाम पाहू शकता मुळात सामान्य पोर्टलँड सिमेंटशी संबंधित आहे आणि M2 पोर्टलँड पोझोलाना सिमेंटशी संबंधित आहे ज्यामध्ये फ्लाय ऍश आहे जी 30 टक्के फ्लाय ऍश आहे तर M1 50 ग्रॅम प्रति लिटर दराने 32 आठवड्यांच्या एक्सपोजर नंतर 3 टक्क्यांच्या जवळ लक्षणीयरीत्या उच्च विस्तार दर्शवित आहे हे एक्सपोजरचे आठवडे आहेत आणि मग इतर सर्व सिस्टीममध्ये 0 1 टक्क्यांपेक्षा खूपच कमी विस्तार असल्याचे दिसते सामान्यतः जेव्हा आपण ही मोर्टार बार चाचणी करतो आणि 0 1 किंवा 0 2 टक्के पेक्षा कमी विस्तार शोधतो तेव्हा आपल्याला सल्फेट प्रतिरोधक म्हणून काँक्रीटचे वर्गीकरण करण्याची प्रवृत्ती असते विशेषत सल्फेट प्रतिरोधक निकष म्हणून घेतले जाते त्यामुळे साहजिकच तुम्ही ओपीसी ते पीपीसी बदलत असताना 50ग्रॅम प्रति लिटर द्रावणातही तुमचा विस्तार खूपच कमी आहे त्यामुळे स्पष्टपणे फ्लाय एश वापरल्याने सल्फेटचा प्रतिकार होतो यात काही प्रश्नच नाही जेव्हा तुम्ही कॉनसन्ट्रेशन कमी करता तेव्हा काय होते पुन्हा जेव्हा तुम्ही कॉनसन्ट्रेशन कमी करता तेव्हा तुमची अभिक्रिया यंत्रणा अशी असते कीअभिक्रियेतच लक्षणीय विलंब होतो हा डायनॅमिक मॉड्यूलसचा परिणाम आहे मोर्टार प्रिझम चाचणीसाठी अर्थातच हे वास्तविक संख्येतील टक्केवारीच्या विस्ताराचे परिणाम आहेत फक्त हे दाखवण्यासाठी की 31 आठवड्यात विस्ताराची व्याप्ती इतर तीन प्रकरणांमध्ये 0 1 टक्क्यांपेक्षा कमी आहे तर 50 ग्रॅमच्या बाबतीत ती 3 टक्क्यांच्या जवळपास आहे प्रति लिटर सल्फेट द्रावण पुन्हा हे फक्त तुम्हाला ज्या दराने वाढ होत आहे ते दाखवत आहे म्हणून हा 9व्या ते 25व्या आठवड्यापर्यंतचा विस्तार दर आहे त्याच कालावधीत आपण काय केले ते म्हणजे आपण विस्तारित प्रिझममधून मोर्टार घेतला आणि नंतर परिमाणवाचक क्ष किरण विवर्तन वापरून सिमेंटिशिअस मटेरियल किंवा सिस्टीममध्ये असलेल्या स्फटिकाच्या टप्प्यांचे विश्लेषण केले आणि आपण हे देखील पाहू शकता की या प्रक्रियेमध्ये एट्रिंजाइटच्या प्रमाणात स्थिर वाढ होत आहे जी प्रणालीमध्ये तयार होत असल्याचे दिसते अर्थातच हा 100 टक्के योग्य परिमाणवाचक अंदाज नाही कारण आपण फक्त एट्रिंजाइटकडे पाहत आहोत क्रिस्टलीय टप्प्यांच्या प्रमाणाचे कार्य तर तुम्हाला माहिती आहे की सिमेंटीशिअस सिस्टीममध्ये अनाकार टप्पे देखील असतात त्यामुळे एट्रिंजाईट निर्मिती विस्ताराशी संबंधित असू शकते की नाही हे पाहण्याचा हा अर्ध परिमाणात्मक दृष्टीकोन आहे आणि ट्रेंड असे सूचित करतात की होय तुमच्या सिस्टममध्ये असलेल्या एट्रिंजाइटच्या प्रमाणावर तुम्हाला विस्ताराचे बऱ्यापैकी महत्त्वपूर्ण अवलंबित्व मिळत आहे आता तुम्ही तुमचा डेटा आणि दीर्घकालीन वर्तन काय असेल याचा अंदाज देखील पाहू शकता म्हणून जर तुम्ही पाहिले तर 50 ग्रॅम प्रति लिटर द्रावण आधीच 31 आठवडे पूर्ण झाले आहे जवळपास 3 टक्के त्यामुळे येथे कोणताही अंदाज नाही तुम्ही या प्रकरणात विस्ताराची कोणतीही संभाव्य मर्यादा आधीच ओलांडली आहे परंतु जेव्हा तुम्ही 3 ग्रॅम प्रति लिटर उपाय म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता की तुमचा 0 5 पेक्षा जास्त लक्षणीय विस्तार केवळ 100 आठवड्यांच्या एक्सपोजरनंतरच होईल आणि कृपया लक्षात ठेवा की हे प्रयोगशाळेच्या परिस्थितीत लहान स्केल प्रिझम्सशी व्यवहार करत आहेत वास्तविक जीवनात तुमच्याकडे तुमच्या कॉंक्रिटचे क्रॉस सेक्शन खूप मोठे आहेत त्यामुळे तुमच्या पृष्ठभागाच्या त्वचेच्या विस्ताराची भूमिका आणि परिणामी अशा उच्च पातळीच्या विस्ताराची भूमिका कमी असेल प्रयोगशाळेच्या परिस्थितीत तुम्ही जे पाहता त्या तुलनेत वास्तविक जीवनात तुमचा प्रत्यक्ष विस्तार तुम्ही क्षेत्रात पाहत आहात त्या तुलनेत खूपच कमी असणार आहे म्हणून मी फक्त दोन स्लाईड्समध्ये परत येईन पण त्याआधी सल्फेट अभिक्रियेच्या विरूद्ध खरोखरच सुधारित कामगिरी कशामुळे होते याचा दृष्टीकोन ठेवण्यासाठी एक म्हणजे कमी C3A सिमेंट्सचा वापर तुमचे सल्फेट प्रतिरोधक सिमेंट्स किंवा ASTM चा प्रकार 5 सिमेंट्स प्रामुख्याने या दृष्टिकोनावर आधारित आहेत की तुम्ही C3A कमी करता ज्यामुळे हायड्रेशनच्या सुरुवातीच्या टप्प्यावर तुम्ही एट्रिंजाइट स्थिर ठेवता प्राथमिक स्वरूपातील एट्रिंजाइट जर तुम्ही त्याचे मोनो सल्फेटमध्ये रूपांतर न करता स्थिर ठेवल्यास ज्यामुळे सल्फेटच्या अभिक्रियाला दीर्घकालीन प्रतिकार होतो कारण हे मोनो सल्फेट हेच आहे जे नंतर एट्रिंजाइटमध्ये रूपांतरित होते जर तुम्हाला आठवत असेल की मोनो सल्फेट हे AFm आहे आणि ते एट्रिंजाइटमध्ये रुपांतरित होते ज्याला AFt म्हणतात टी म्हणजे ट्राय सल्फेट एट्रिंजाइट त्याच्या संरचनेत सल्फेटचे 3 रेणू आहे तर मोनो सल्फेट एक आण्विक सल्फेट आहे त्यामुळे नियमित पोर्टलँड सिमेंट प्रणालीमध्ये सल्फेटची कमतरता असते सल्फेटपेक्षा जास्त एल्युमिनेट असते ज्यामुळे दीर्घकाळापर्यंत मोनो सल्फेट तयार होते परंतु या मोनो सल्फेटमध्ये एट्रिंजाइटमध्ये रूपांतरित होण्याची प्रवृत्ती असते आता इतर विशेष सिमेंट आहेत जे उच्च एल्युमिना सिमेंट सारखे वापरले जाऊ शकतात जे खरोखर पोर्टलँड सिमेंट प्रणाली नाही आणि खरोखरच याबद्दल अधिक चर्चा करणे आवश्यक आहे कारण ते केवळ विशिष्ट प्रयोगांमध्ये वापरले जाते ते सामान्य उद्देश सिमेंट नाही त्याचप्रमाणे सुपर सल्फेटेड सिमेंट ही आज वापरात असलेली गोष्ट नाही कारण ती दीर्घकालीन स्थिरतेमध्ये अनेक समस्या दर्शवते आता सल्फेटच्या प्रतिकाराशी संबंधित एक सर्वात महत्त्वाची किंवा दोन महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे पॉझोलानिक पदार्थ आणि खनिज मिश्रणाचा वापर आता तुम्ही पॉझोलानिक मटेरियल वापरता तेव्हा काय होते तुम्ही तुमचे कॅल्शियम हायड्रॉक्साईडचे प्रमाण कमी करत आहात त्यामुळे त्याचे काय होते जेव्हा तुम्ही कॅल्शियम हायड्रॉक्साइड कमी करता तेव्हा काय होईल प्रतिक्रियेच्या पहिल्या यंत्रणेमध्ये कॅल्शियम हायड्रॉक्साईडपासून जिप्समची निर्मिती समाविष्ट असते म्हणून जर तुमच्याकडे कॅल्शियम हायड्रॉक्साईड कमी असेल तर जिप्समची निर्मिती कमी होईल दुसरे म्हणजे जेव्हा तुम्ही कॅल्शियम हायड्रॉक्साईड घेत असाल तेव्हा तुम्ही तुमच्या प्रणालीतील क्षारताही किंचित कमी करत आहात त्यामुळे एट्रिंगाइट तयार होण्यास आणि त्यानंतरच्या विस्तारास अनुकूल असलेली तुमची परिस्थिती पुन्हा लक्षणीयरीत्या कमी होईल कारण कॅल्शियम हायड्रॉक्साईड जिप्सम बनवते जिप्सम एट्रिंगाइट बनवते कमी जिप्सम आपोआप कमी एट्रिंजाइट बनवते आणि त्याच वेळी क्षारतेमध्ये थोडीशी घट म्हणजे एट्रिंगाइट म्हणून आता एट्रिंगाइट नाही नियमित पोर्टलँड सिमेंट प्रणालीमध्ये होते म्हणूनच सोडियम सल्फेट अटॅकवर आधारित संशोधनामध्ये तुम्हाला स्पष्टपणे 100 टक्के किंवा मोठी सुधारणा दिसून येईल जरी 20 30 टक्के सिमेंट बदलण्याची शक्यता आहे परंतु जेव्हा तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट किंवा इतर कोणत्याही आक्रमणाकडे वळता ज्यामुळे आम्लजन्य परिस्थिती उद्भवते आम्ल अभिक्रिया कार्बोनेशन आणि कोणत्याही आम्लयुक्त स्थितीत खनिज मिश्रण आणि पॉझोलॅनिक पदार्थ खरोखरच कॅल्शियम हायड्रॉक्साईडच्या वापरामुळे फार चांगले कार्य करत नाहीत कारण कॅल्शियम हायड्रॉक्साईड अम्लीय माध्यमाविरूद्ध एक चांगला बफर आहे जर तुमच्याकडे हे कॅल्शियम हायड्रॉक्साईड नसेल तर तुम्ही या माध्यमाच्या आंबटपणाचा प्रतिकार करू शकणार नाही आणि तुमच्याकडे प्रणालीमध्ये पुरेसे कॅल्शियम हायड्रॉक्साईड नसेल तेव्हा तुमचा C S H अधिक वेगाने खराब होण्यास सुरुवात होईल बरोबर म्हणून जेव्हा जेव्हा तुमच्याकडे मॅग्नेशियम सल्फेट किंवा ऍसिडसारखे अम्लीय माध्यम असेल तेव्हा तुमच्याकडे पॉझोलॅनिक पदार्थ किंवा मिश्रण असेल तेव्हा तुम्ही शेवटी कॉंक्रिट अधिक वेगाने खराब कराल परंतु हे सर्व पुन्हा प्रयोगशाळेच्या अभ्यासातून आले आहे आता त्याचा प्रत्यक्ष क्षेत्रातील अनुभवाशी कसा संबंध आहे ज्या क्षेत्रात तुमच्याकडे मोठ्या संरचना आहेत त्या क्षेत्रामध्ये परमिएबिलिटीची भूमिका खूप जास्त असेल बरोबर आणि आपल्याला माहित आहे की जेव्हा तुम्ही खनिज पदार्थ वापरता तेव्हा कॉंक्रिटची परमिएबिलिटी लक्षणीयरीत्या कमी होते त्यामुळे तुम्ही प्रयोगशाळेच्या अभ्यासात हे पैलू कसा तरी कॅप्चर करू शकत नाही कारण त्यामुळे तुम्हाला प्रयोगशाळेच्या अभ्यासामध्ये फील्डच्या परिस्थितीत जो परिणाम दिसतो तोच परिणाम तुम्हाला दिसत नाही जरी तांत्रिक किंवा सैद्धांतिकदृष्ट्या आपण अपेक्षा करतो की प्रतिकार कमी केला जावा जेव्हा तुम्ही पोझोलॅनिक मटेरियल वापरता तेव्हा अम्लीय स्थितीत सोडियम सल्फेट सारख्या नियमित परिस्थितीत तुमची सामान्यत पॉझोलॅनिक आणि खनिज मिश्रणासह चांगली कार्यक्षमता असते आणि स्पष्टपणे जेव्हा तुम्ही कमी पाण्याचे सिमेंट गुणोत्तर वापरता आणि परिणामी कमी परमिएबिलिटीचे चांगले कॉंक्रिट मिळते तेव्हा तुम्हाला सल्फेटच्या अभिक्रियाला किंवा इतर कोणत्याही प्रकारची प्रतिकारशक्ती जास्त असते पुन्हा हे कॅनडामध्ये केलेले काही शास्त्रीय कार्य आहे जे C3A चा प्रभाव दर्शविते तुमच्याकडे खूप जास्त C3A असताना तुम्ही पाहू शकता आणि जेव्हा तुम्ही खूप कमी C3A ने काँक्रीटचे रूपांतर करता तेव्हा तुम्हाला जास्त प्रतिकार दिसतो तुम्ही पाहू शकता की सल्फेटमध्ये बराच काळ साठवल्यानंतरही नमुने अजूनही शाबूत आहेत पोर्टलँड सिमेंट असोसिएशनने केलेला एक अतिशय महत्त्वाचा अभ्यास आहे जिथे त्यांनी हे 10 बाय 24 इंच सिलिंडर मॉन्ट्रोस कोलोरॅडो येथील सल्फेट समृद्ध मातीत आणि दक्षिण डकोटा येथील मेडिसिन लेकमध्ये अर्धे बुडवले जे अत्यंत सल्फेट समृद्ध आहे यावरून त्यांना शेवटी काय आढळून आले की 0 45 पेक्षा जास्त पाण्याचे सिमेंट प्रमाण असलेले कोणतेही काँक्रीट खराब झाले आहे आता यावरून असे दिसून येते की सल्फेट आक्रमण नियंत्रित करणारे प्राथमिक वैशिष्ट्य म्हणजे परमिएबिलिटी आहे आणि खरोखर C3A नाही म्हणून येथे त्यांच्याकडे सिमेंटचे वेगवेगळे प्रकार आहेत विविध प्रकारचे सिमेंट काहीही असो या प्रकरणात सिमेंट रसायनशास्त्र कदाचित परमिएबिलिटीइतके महत्त्वाचे नाही कारण पुन्हा परमिएबिलिटी ही स्पष्टपणे पाणी ते सिमेंट गुणोत्तरावर अवलंबून असते जर तुमच्याकडे पाण्याचे सिमेंट प्रमाण कमी असेल तर तुमची परमिएबिलिटी कमी असेल 2003 मध्ये संशोधकांनी पुन्हा त्याच डेटाचे पुन्हा सांख्यिकीय विश्लेषण केले आणि त्यांना पुन्हा असे आढळून आले की तुमच्या सिमेंटमधील C3A सामग्रीची पर्वा न करता तुमचे पाणी सिमेंटचे प्रमाण 0 45 पेक्षा कमी असले तरीही तुमचे सर्व कॉंक्रिट सुरक्षित होते 40 वर्षांच्या प्रदर्शनानंतरही अयशस्वी झाले तर हे असे काही नाही ज्याबद्दल आपण प्रयोगशाळेत 40 आठवडे एक्सपोजर केल्याप्रमाणे बोलत आहोत ही 40 वर्षे आहे आणि हे स्पष्टपणे दर्शविते की पाण्याच्या सिमेंट गुणोत्तराचा प्रभाव सर्वोपरि आहे म्हणूनच आपण कोणतेही मानक उचलल्यास किंवा सल्फेट रेझिस्टन्सबद्दल सांगणारी मार्गदर्शक तत्त्वे पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचे काँक्रीट 0 45 पेक्षा कमी पाण्याचे सिमेंट प्रमाण असलेले निवडले पाहिजे हे 0 45 हे पातळ हवेतून बाहेर काढलेले नाही ते या सर्व दीर्घकालीन अभ्यासातून समोर आले आहे पुन्हा वेगवेगळ्या मानकांमध्ये स्पष्टपणे दिलेल्या सिमेंट मर्यादा आहेत हे ASTM आहे उदाहरणार्थ जर तुम्ही सल्फेट रेझिस्टन्स सिमेंट बघितले तर ते C3A ची मर्यादा 5 टक्के देते जर तुम्ही IS कोड बघितले तर सल्फेट रेझिस्टन्स सिमेंटसाठी C3A ची मर्यादा 4 आहे टक्के परंतु बर्याच वेळा आपण असे करतो की आपण सल्फेट प्रतिरोधक सिमेंट वापरू या आणि आपण ते विसरून जाऊ या परंतु एक समस्या आहे आपण सल्फेट आक्रमणाविरूद्ध सल्फेट प्रतिरोधक सिमेंटची चाचणी करत नाही कारण आपण याकडे लक्ष देत नाही सल्फेटचा प्रकार जे प्रत्यक्षात आहे उदाहरणार्थ मॅग्नेशियम सल्फेटच्या बाबतीत जेथे प्रबळ यंत्रणा एट्रिंगाइट तयार होत नाही तो प्रत्यक्षात दीर्घकाळात C S H अभिक्रिया असतो सल्फेट प्रतिरोधक सिमेंट्स अशा परिस्थितीत खराब कामगिरी करतात म्हणून आपण सल्फेटचा प्रकार समजून घेणे आवश्यक आहे आपण जे काही सिमेंट वापरत आहोत किंवा आपण ज्या सिमेंटचा वापर करण्याचा प्रयत्न करीत आहोत त्याचा वापर करून सल्फेटची चाचणी करणे आवश्यक आहे आणि विशिष्ट केस किंवा विशिष्ट परिस्थितीसाठी आपण सर्वोत्तम उपाय देत आहोत याची खात्री करणे आवश्यक आहे आता पुन्हा एक मिनिट प्रयोगशाळा आणि फील्ड पाहू मी या वस्तुस्थितीबद्दल बोललो की प्रयोगशाळेत आपल्याकडे लहान आकाराचे नमुने आहेत ते सहसा सतत विसर्जित केले जातात किंवा काहीवेळा आपण ओले करणे आणि कोरडे करणे यासारखे भिन्नता आणू शकतो परंतु आपण कधीही वास्तविक जीवनातील वातावरणाचे प्रयोगशाळेत अनुकरण करू शकत नाही असा कोणताही मार्ग नाही चला तर मग थोडे अधिक तपशीलवार पाहू प्रयोगशाळेत तुम्ही सामान्यत तुमच्या नमुन्यांमध्ये विस्तार आणि क्रॅकिंग पाहत आहात तर फील्डमध्ये तुमच्या अपयशाच्या प्रमुख अभिव्यक्तींमध्ये क्रॅकिंग मऊ होणे आणि स्पॅलिंग समाविष्ट आहे प्रयोगशाळेच्या अभ्यासात तुम्हाला हे मऊपणा आणि स्पॅलिंग सहसा दिसत नाही परंतु ज्या क्षेत्रात तुम्ही हे नेहमी पाहत आहात हे मुख्यतः सदस्यांच्या आकारातील फरक आणि सल्फेट अभिक्रियेच्या प्रतिक्रियेदरम्यान सापेक्ष व्हॉल्यूममधील बदलामुळे आहे तुम्हाला काय म्हणायचे आहे सापेक्ष व्हॉल्यूम बदल पुन्हा मी सल्फेट अभिक्रिया ही पृष्ठभागाची घटना असल्याबद्दल बोलत आहे तर आपल्याकडे पृष्ठभागावर एक अतिशय लहान थर आहे ज्यामुळे विस्तार होत आहे काँक्रीटच्या मोठ्या प्रमाणावर ते त्यास प्रतिकार करणार आहे प्रयोगशाळेच्या प्रमाणात विस्तारित त्वचेच्या तुलनेत बल्क इतका मोठा नसतो वास्तविक जीवनात विस्तारित त्वचा मोठ्या प्रमाणाच्या तुलनेत खूपच लहान असते त्यामुळे साहजिकच अभिक्रिया ज्या प्रकारे प्रकट होते त्यामध्ये तुम्ही फरक निर्माण करणार आहात आता पुन्हा फक्त प्रयोगशाळेच्या अभ्यासाचा सारांश देण्यासाठी तुमच्याकडे हानीचे स्तरित स्वरूप आहे तुमच्याकडे एट्रिंजाइट आणि जिप्सम निर्मिती आहे ज्यामुळे विस्तार होतो बिघाड प्रामुख्याने विस्तार आणि क्रॅकमुळे होतो तुम्ही काहीवेळा ओले कोरडे करण्याचे चक्र सादर करून सिस्टीममधील भिन्नता दर्शवू शकता ज्यामुळे मीठ क्रिस्टलायझेशन होऊ शकते ज्याला मी नंतर थोड्या वेळाने स्पर्श करेन आणि उच्च सोल्यूशन कॉनसन्ट्रेशन वापरून प्रवेग केला जातो आम्ही 3 ग्रॅम प्रति लिटर आणि 50 ग्रॅम प्रति लिटर दरम्यान पूर्वीचे परिणाम पाहिले आहेत जेव्हा तुम्ही 50 ग्रॅम प्रति लिटर द्रावण वापरता तेव्हा मोठे प्रवेग होते 3 ग्रॅमवर तुम्ही अभ्यासाच्या कालावधीत विस्तार पाहण्यास सक्षम नसाल किंवा कधीकधी आपण लहान नमुने वापरतो किंवा लहान नमुन्यांमध्ये उच्च कॉनसन्ट्रेशन चे संयोजन वापरतो आता जर तुम्ही सल्फेट रेझिस्टन्सच्या मानकांमध्ये असलेल्या चाचणी पद्धती पाहिल्या तर बहुतेक लोक C1012 नावाच्या या चाचणी पद्धतींचा वापर करतात ज्यामध्ये तुम्ही विशिष्ट सिमेंटसह मोर्टार बार बनवता आणि 20 मेगा गाठल्यानंतर त्यांना 5 टक्के सोडियम सल्फेट द्रावणात उघड करता शक्तीचा पास्कल 20 मेगा पास्कल सामर्थ्य मिळेपर्यंत प्रतीक्षा का करावी हे कारण आहे की सल्फेट स्थितीत उघड होण्याआधी तुमच्या सिस्टमला पुरेशा प्रमाणात उपचार प्रदान केले जातात विस्तार साधारणपणे 6 ते 12 महिन्यांसाठी मोजला जातो साधारणपणे मोर्टार बार 50 ग्रॅम प्रति लिटर सोडियम सल्फेटच्या संपर्कात येण्यापूर्वी 20 मेगा पास्कलपर्यंत पोहोचतात आता हे सल्फेटच्या संपर्कात येण्यापूर्वी पूरक सिमेंटिंग सामग्रीला लक्षणीयरीत्या प्रतिक्रिया करण्यास देखील अनुमती देते चाचणी मंद असते आणि यास 6 ते 12 महिने लागतात कारण सल्फेट हळूहळू आतमध्ये पसरावे लागतात ASTM C452 ही एक जुनी पद्धत होती जिथे ते कॉंक्रिटमध्ये सल्फेट मिसळण्याबद्दल बोलत होते ज्यामुळे एट्रिंजाईट निर्मितीचा दर वाढला होता परंतु ते सल्फेट्सच्या प्रवेशास प्रतिकार करण्यासाठी कंक्रीटच्या वर्तनाबद्दल खरोखर काहीही प्रतिबिंबित करत नाही म्हणून 1012 ही एक चांगली पद्धत आहे तथापि प्रत्यक्षात काय होते आपल्याकडे एक क्लायंट आहे जो म्हणतो की त्याला सल्फेट वातावरणात टिकाऊ संरचना हवी आहे स्ट्रक्चरल डिझायनर म्हणतो की टिकाऊपणा सामर्थ्याशी संबंधित आहे डिझायनरची रचना कॉंक्रिटच्या संकुचित शक्तीच्या दृष्टीने सर्वकाही त्यांना असे वाटते की टिकाऊपणा देखील थेट सामर्थ्याशी संबंधित आहे म्हणून आपण उच्च सामर्थ्य मिळवूया आणि टिकाऊपणा मिळवूया परंतु ते खरोखरच किफायतशीर नाही कारण जर तुम्हाला एखाद्या विशिष्ट ठिकाणी M20 ची गरज असेल तर तुम्ही M60 साठी शूट करू इच्छित नाही कारण तुमच्याकडे जास्त टिकाऊपणा आहे तुम्हाला तेच सामर्थ्य मिळत आहे हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे परंतु योग्यतेनुसार वर्धित टिकाऊपणा वैशिष्ट्यांसह सामग्रीची निवड काँक्रीट उत्पादक म्हणतो सल्फेट टिकाऊपणासाठी योग्य प्रकारचे बाईंडर वॉटर बाइंडरचे प्रमाण मिक्स डिझाइनची निवड इत्यादीसाठी सामग्रीचे संयोजन कसे अनुकूल करायचे ते पाहू या ठोस तंत्रज्ञ आता म्हणतात की सल्फेट टिकाऊपणासाठी कार्यप्रदर्शन निर्देशकांचा वापर आवश्यक आहे उदाहरणार्थ आपण परमिएबिलिटी निर्देशांक परिभाषित करू शकतो ज्यांना कंक्रीटद्वारे समाधानी करणे आवश्यक आहे किंवा अधिक थेट आपण असे म्हणू शकतो की आपण सिस्टमचे मोजमाप करतो कारण ते सल्फेट सोल्यूशनमध्ये विस्तारित होते आणि त्याचा वापर हानीसाठी अंदाज म्हणून करतो या सर्वाचा परिणाम असा आहे की एकदा तज्ञांद्वारे डेटाचे विश्लेषण केल्यावर उत्तर देण्यासाठी 6 ते 12 महिने लागतात कारण जर तुम्ही पुन्हा सल्फेट द्रावणात या काँक्रीटचा विस्तार होण्याची वाट पाहत असाल तर ही एक संथ प्रक्रिया आहे तुम्ही हे कसे अनुकरण कराल किंवा प्रयोगशाळेतील फील्डच्या इतर परिस्थितींचे अनुकरण कसे करता अशक्य आहे म्हणून तज्ञ म्हणतील की आता मला 2 वर्षे द्या आणि मी एक चाचणी विकसित करीन ज्यामुळे कालावधी 3 ते 4 महिने कमी होईल तरीही जे लोक प्रत्यक्ष ठोस तंत्रज्ञानाचा सराव करत आहेत त्यांच्यासाठी प्रतीक्षा करण्यासाठी हा खूप मोठा कालावधी आहे त्यांना त्वरित उत्तरे हवी आहेत मग आपण काय करू शकतो प्रयोगशाळेतील फील्ड परिस्थितीचे अनुकरण कसे करता येईल हे आपल्याला कसे तरी पहावे लागेल आणि सध्याच्या वर्षांमध्ये हा खूप संशोधनाचा विषय आहे आणि लोकांना त्यासाठी योग्य उत्तर सापडलेले नाही त्यामुळे फील्डमध्ये तुम्ही पाहता की विस्ताराशी संबंधित नुकसान फार मोठे नाही कारण पृष्ठभागावर लहान त्वचेचा विस्तार झाल्यामुळे प्रणालीला मोठा तडा जाणार नाही पृष्ठभाग खराब होणे सिमेंटिशियस स्ट्रक्चरचे नुकसान किंवा काहीवेळा डेलेमिनेशन प्रत्यक्षात फील्डवरील सिस्टममध्ये होऊ शकते आणि सामान्यत ते मीठ क्रि स्टलायझेशनच्या नुकसानीच्या भौतिक विज्ञानाशी जोडलेले आहे हे पुन्हा मोठ्या नमुन्यांमुळे घडते कृपया लक्षात ठेवा की उपलब्ध सामग्रीच्या नमुन्याच्या आकारात फरक आणि सापेक्ष मात्रा आहे जी प्रत्यक्षात तुमच्या सल्फेट प्रणालीवर प्रतिक्रिया देऊ शकते त्यामुळे परिस्थिती आणि निरीक्षणे यांचे संयोजन प्रयोगशाळेच्या वातावरणात अनुकरण करणे अशक्य आहे त्यामुळे आपण प्रत्यक्षात त्या होली ग्रेलकडे अजिबात जाणार नाही कारण प्रयोगशाळेत गोष्टींचे अनुकरण करणे पूर्णपणे शक्य नाही तथापि सल्फेट सोल्युशनमध्ये विस्तार किंवा बिघडण्याच्या प्रमाणात आकाराचा परिणाम कसा बदलतो याचे काही मूल्यांकन करून आपण अंदाज लावू शकतो आता तुम्हाला दिसणारा एक पैलू म्हणजे मीठ क्रिस्टलायझेशन जे थोडेसे काम करते किंवा कॉंक्रिटला जास्तच खराब करते आणि पुन्हा मातीच्या हवेच्या इंटरफेसचे हे उदाहरण प्रामुख्याने मीठ क्रिस्टलायझेशन समस्येमुळे होते सोडियम सल्फेट सारख्या सल्फेटचे काही प्रकार हायड्रेटेड फॉर्ममध्ये बदलू शकतात जसे की मिराबिलाइट थेनर्डाईट ते मिराबिलाइट ट्रान्सफॉर्मेशन आणि हे तुमच्या सिस्टमच्या या प्रतिबंधित छिद्रांमध्ये घडते त्यामुळे ओले आणि सुकण्याचे चक्र आहेत जे प्रत्यक्षात घडतात आणि ओले करणे आणि कोरडे करणे या चक्रांमुळे सल्फेट आतमध्ये जमा होते कोरडे होण्याचा टप्पा पाणी काढून टाकतो आणि हळूहळू मीठ क्रिस्टलायझेशनकडे नेतो आता पुढे तुम्ही एका बाजूला कोरड्या आणि दुसऱ्या बाजूला ओल्या असलेल्या संरचनेवर कोरडे होण्याचे परिणाम देखील होऊ शकतात म्हणून तुम्ही वात क्रियेद्वारे क्षार दुसऱ्या बाजूला खेचत आहात त्यामुळे प्रणालीतील सल्फेटचे प्रमाण पुन्हा वाढते त्यामुळे फिजिकल अभिक्रियेचे बरेच पैलू आहेत परंतु मनोरंजकपणे साहित्य असे सांगते की जर तुम्ही पाणी सिमेंटचे प्रमाण 0 45 पेक्षा कमी घेतले तर बाष्पीभवन वाहतूक दर प्रत्यक्षात कमी होतो त्यामुळे विक क्रिया आणि आत सल्फेट सांद्रता वाढणे ही समस्या जेव्हा तुमच्याकडे 0 45 पेक्षा कमी पाणी आणि सिमेंट गुणोत्तर असते तेव्हा एक मोठी समस्या बनते विशेष म्हणजे हे अजूनही असेच आहे जे आपण पाहतो ही मीठ क्रिस्टलायझेशनची उदाहरणे आहेत आणि पोर्टलँड सिमेंट असोसिएशनच्या डेटावरून हे स्पष्टपणे दिसून येते की उच्च पाण्याच्या सिमेंट गुणोत्तर प्रणालीच्या तुलनेत कमी पाण्याच्या सिमेंट प्रमाण प्रणालीमध्ये 16 वर्षांनंतरही खूप उच्च दृश्य होते अत्यंत आक्रमक सल्फेट सोल्यूशनच्या संपर्कात आल्यानंतर रेटिंग त्यामुळे पुन्हा पाणी सिमेंट गुणोत्तर नियंत्रित करणे ही सल्फेटशी संबंधित सर्वात गंभीर बाब आहे आता बाह्य ते सल्फेटच्या अंतर्गत स्त्रोताकडे जाताना आपण संबंधित एट्रिंजाइट निर्मिती पाहू या याला दुय्यम एट्रिंजाइट निर्मिती किंवा अंतर्गत सल्फेट आक्रमण देखील म्हणतात सामान्य प्रक्रियांमध्ये हायड्रेशनच्या सुरुवातीच्या टप्प्यात एट्रिंजाइट तयार व्हावे अशी आमची इच्छा असते परंतु काही परिस्थितींमुळे लवकर हायड्रेशन स्थितीत बदल होऊ शकतो आणि तुम्ही लवकर एट्रिंजाइट तयार करू शकत नाही आणि नंतरच्या काळात हे एट्रिंजाइट हळूहळू तयार होतात त्यामुळे काही प्रकरणांमध्ये एट्रिंजाइट निर्मिती दाबली जाऊ शकते किंवा नष्ट केली जाऊ शकते पुन्हा आधुनिक सिमेंटमध्ये भरपूर सल्फेट उपलब्ध आहे म्हणून ही एक वास्तविक समस्या बनू शकते तर कोणत्या परिस्थितीत एट्रिंगाइट निर्मिती होत नाही जेव्हा तुम्ही कॉंक्रिटचे प्रारंभिक तापमान वाढवत असाल तेव्हा हे एट्रिंजाइट त्याच्या सामान्य पद्धतीने तयार होत नाही उदाहरणार्थ जेव्हा तुम्ही स्टीम क्युरिंग करत असाल किंवा जेव्हा तुमच्याकडे मास कॉंक्रिट असेल जेथे कॉंक्रिटचे आतील तापमान खूप उच्च पातळीपर्यंत पोहोचू शकते आतील वातावरणात एट्रिंगाईटची निर्मिती सामान्य रीतीने होऊ शकत नाही ज्यामुळे हे एट्रिंजाइट नंतरच्या वयात दिसून येईल कारण सल्फेट अजूनही तेथे आहेत एल्युमिनेट अजूनही आहेत ते पुन्हा स्क्रिप्ट करून एट्रिंगाइट तयार करू शकतात आणि ते एट्रिंगाइट तयार होईल कडक कंक्रीटची रचना त्यामुळे हे प्रामुख्याने यूकेमधील काही संशोधकांनी अपघाताने शोधून काढले जेथे त्यांनी पाहिले की प्रीकास्ट कॉंक्रिटपासून बनविलेले बरेच प्रीकास्ट रेल्वे स्लीपर क्रॅक झाले आहेत आणि ते ही समस्या कशामुळे उद्भवत आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांच्याकडे त्या कॉंक्रिटमध्ये अल्कली रिऍक्टिव्ह ऍग्रीगेट नव्हते त्यांनी सामान्य ऍग्रीगेट वापरले परंतु नंतर त्यांना असे आढळून आले की हे घडत आहे कारण सिस्टममध्ये बरेच एट्रिंगाइट तयार झाले आहेत असे दिसते आणि त्यांनी हे या वस्तुस्थितीशी संबंधित केले की जेव्हा आपण कमी वेळात उच्च तापमानात किंवा वाफेवर उपचार केल्याने तुम्ही एट्रिंजाईटची निर्मिती दाबून टाकता आणि जेव्हा बाह्य वातावरणातून पुरेसा ओलावा उपलब्ध असेल तेव्हा हे एट्रिंजाइट नंतर तयार होऊ शकते कृपया पुन्हा लक्षात ठेवा की सिस्टममध्ये एट्रिंजाइटच्या सुधारणेसाठी तुम्हाला ओलावा आवश्यक असेल त्यामुळे तुमच्या सिस्टीममध्ये अत्यंत कमी विद्रव्य सल्फेट असतात तेव्हाही असे होऊ शकते जिप्समचे स्वरूप एकतर एनहाइड्राइड किंवा नैसर्गिक एनहाइड्राइड किंवा जिप्सम किंवा कोणतेही हायड्रेट तुमच्या प्रणालीमध्ये असलेल्या जिप्समच्या प्रकारामुळे सिस्टीममधील सल्फेट्सचे हळूहळू प्रकाशन होऊ शकते अगदी मंद रिलीझ जे अगदी जास्त वेळात एट्रिंजाइट तयार करू शकते हे उशीरा सोडलेले सल्फेट C S H मध्ये जातात आणि पुरेसे पाणी उपलब्ध असल्यास ते एल्युमिनेटच्या ठिकाणी नेले जातात जेथे एट्रिंगाइट प्रत्यक्षात येऊ शकते आता हे विलंबित एट्रिंजाइट निर्मितीच्या अधीन असलेल्या मोर्टारमधून घेतलेल्या सूक्ष्म प्रतिमेचे चित्र आहे एट्रिंजाईटचे एक मोठे साचीकरण आहे हे आपण संपूर्णपणे पाहू शकता आणि आपण ITZ च्या क्लोज अपमध्ये अगदी स्पष्टपणे पाहू शकता जे तेथे खरोखर तयार होत असलेले एट्रिंजाइट दर्शवित आहे आता विशेष म्हणजे हा एक टप्पा आहे जो आधीच खूप उशीर झालेला आहे एट्रिंगाईट निर्मिती आधीच मोठ्या प्रमाणात क्रॅकिंगकडे नेत आहे आणि विशेष म्हणजे हे सर्व क्रॅक आता एट्रिंजाइटमध्ये जमा केले जात आहेत परंतु याभोवती एट्रिंगाइटची निर्मिती हे क्रॅकिंगचे कारण नाही क्रॅक होण्याचे कारण म्हणजे तुमच्या C S H च्या आत एट्रिंजाईट तयार होणे जसे आपण आधी चर्चा केली आहे एट्रिंजाईट विस्तारित होण्यासाठी ते तुमच्या C S H मध्ये मायक्रोक्रिस्टलाइन आकाराच्या स्केलमध्ये तयार करून पाणी आत्मसात करणे आवश्यक आहे आणि ते मुळात ओलावा आत्मसात करते आणि आकारात वाढ होते ज्यामुळे क्रॅकिंग होते आणि एकदा क्रॅकिंग झाल्यानंतर एट्रिंजाइटला वाढण्यास आणि पुन्हा रिक्रिस्टलाइझ करण्यासाठी पुरेशी जागा असते त्यामुळे ITZ मध्ये एट्रिंजाइटची ही निर्मिती DEF च्या सुरुवातीच्या भागाचे वैशिष्ट्य नाही आता विशेष म्हणजे असे घडल्यामुळे अनेक संशोधकांचा असा विश्वास होता की DEF शी संबंधित समस्या निर्माण करण्यासाठी क्रॅकमध्ये एट्रिंगाइट तयार होणे आवश्यक होते परंतु नंतर लोकांना समजले की मूलत सी एस एचच्या लहान छिद्रांमध्ये एट्रिंगाइट निर्मितीमुळे विस्तार होतो आणि पुढील क्रॅकिंग त्यामुळे आता वाद निर्माण झाला होता की मायक्रोक्रिस्टलाइन एट्रिंजाइटमुळे काँक्रीटमध्ये विस्तारित वैशिष्ट्ये निर्माण होऊ शकतात मग तो अंतर्गत सल्फेटची अभिक्रिया असो किंवा बाह्य सल्फेटची अभिक्रिया आता डीईएफचे नियंत्रण अर्थातच ही खरोखर समस्या आहे की नाही हे समजून घेणे आवश्यक आहे परिस्थितीनुसार ती समस्या असू शकते जर प्रीकास्टिंग दरम्यान तुमचे तापमान खूप जास्त असेल त्यामुळे सामान्यतः कॉंक्रिट बांधकामासाठी तपशीलवार कॉंक्रिटच्या आत जास्तीत जास्त परवानगी असलेल्या तापमानाची मर्यादा आता वस्तुमान कॉंक्रिटिंगच्या बाबतीत हे एक अतिशय वास्तववादी तापमान असू शकते ते सहजपणे मिळवता येते त्यामुळे तुम्हाला हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की प्लेसमेंटच्या वेळी तुम्ही कॉंक्रिटचे संपूर्ण तापमान कमी करत आहात जेणेकरून हायड्रेशनमुळे तापमानात मोठी वाढ होणार नाही DEF मध्ये पॉझोलॅनिक साहित्य फायदेशीर ठरू शकते का पुन्हा कारण परमिएबिलिटीचे नियंत्रण सर्वोत्कृष्ट आहे पॉझोलॅनिक सामग्रीसह तुम्ही परमिएबिलिटी नियंत्रित करता तुम्ही ओलावा सहजतेने येऊ देत नाही आणि पुन्हा मूळ प्रणालीमध्ये परत येत नाही पॉझोलॅनिक प्रणालीमध्ये एट्रिंगाइट निर्मिती तितकी विस्तृत असू शकत नाही जितकी ती आहे प्रणालीतील pH भिन्नतेमुळे सिमेंटिशिअस सिस्टम म्हणून फक्त निष्कर्ष काढण्यासाठी सल्फेटची अभिक्रिया बिघडण्याची एक जटिल यंत्रणा आहे बर्याच प्रकरणांमध्ये आपण आपल्या बाइंडरचा प्रकार आणि पाणी ते सिमेंट प्रमाण नियंत्रित करण्यापेक्षा अधिक महत्त्वाचे म्हणजे परमिएबिलिटी किंवा छिद्र रचना नियंत्रित करून सल्फेट आक्रमण मोठ्या प्रमाणात नियंत्रित करू शकता परंतु बर्याच परिस्थितीत जेव्हा आपण सिमेंटला खनिज पदार्थांसह बदलता तेव्हा तुमची कार्यक्षमता खूप चांगली असेल फ्लाय एश किंवा स्लॅग प्रमाणे तुमचे सामान्यत परमिएबिलिटीवर अधिक चांगले नियंत्रण असते आणि परिणामी तुम्ही काँक्रीटला होणारी सल्फेट खराब होण्याची पातळी कमी करता पुन्हा हे काही विशिष्ट वातावरणासाठी विशिष्ट आहे हे असे नाही की जे तुम्हाला जगभरात पसरलेले दिसत आहे तेथे खूप विशिष्ट वातावरणे आहेत उदाहरणार्थ अर्ध शुष्क प्रदेश ही अशी ठिकाणे असू शकतात जिथे आपण सल्फेटमुळे आणि आत प्रवेश करण्याच्या एकत्रित यंत्रणेमुळे तसेच या प्रकारच्या वातावरणात कोरडे आणि ओले होण्यामुळे आपण खूप जास्त आक्रमण पाहू शकता जर ते पूर्णपणे कोरडे किंवा पूर्णपणे ओले असेल तर तुम्हाला नेहमी दिसत नाही की तुमच्या सागरी परिस्थितीत काहीवेळा सल्फेटचे प्रमाण जास्त असते जर तुम्ही अरबी आखाती प्रदेश पाहिला तर अरबी आखात प्रदेश कदाचित आजवरच्या सर्वात प्रतिकूल वातावरणांपैकी एक आहे कारण तुमच्याकडे खूप जास्त क्लोराईड्स आहेत अरबी खाडीच्या पाण्यात खूप जास्त सल्फेट आहे आणि त्यात जास्त तापमान आहे त्यामुळे तुमच्या काँक्रीटला खरोखरच स्वतःची सेवा करावी लागते किंवा त्याऐवजी त्या प्रदेशात क्लोराईड सल्फेट आणि उच्च तापमानाचे नियंत्रण असलेल्या अत्यंत कठीण वातावरणात काम करावे लागते त्यामुळे अशा कठीण परिस्थितीसाठी काँक्रीटची रचना करणे हे एक आव्हान असू शकते परंतु तरीही सल्फेट अभिक्रिया कॉंक्रिटमध्ये काय करू शकतो आणि प्रयोगशाळेत याचा अभ्यास कोणत्या वेगवेगळ्या पद्धतींनी केला जाऊ शकतो आणि आपल्याला याची झलक देण्याची कल्पना होती मर्यादा समजून घेण्यासाठी किंवा प्रयोगशाळेत आपण काय मदत करू शकतो आणि ते काळजीपूर्वक फील्डमध्ये लागू करू शकतो त्यामुळे पुन्हा एकदा सल्फेटच्या अभिक्रियाच्या प्रतिकारशक्तीच्या बाबतीत सिमेंट रसायनशास्त्राच्या नियंत्रणापेक्षा परमिएबिलिटी छिद्रांची रचना अधिक महत्त्वाची आहे धन्यवाद